विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर आपण ABC बद्दल काही संकल्पना समजून घेण्याची प्रक्रिया सुरू करू मी आपल्याशी मागील वर्गात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आणि वेगवेगळ्या ड्राइव्हर्सबद्दल बोललो होतो मी आपल्याशी ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टमच्या डिझायनिंगबद्दल आता बोलत आहे तेव्हा आपल्याला 4 ते 5 प्रकारचा स्टेप्स फॉलो कराव्या लागतात तर या स्टेप्सची अंमलबजावणी कशी करावी लागेल आणि या स्टेप्सचे डिझाइनिंग आणि अंमलबजावणी आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टम स्टेप नंबर एक ऍक्टिव्हिटीची कॉस्ट आणि त्या संबंधित खर्च ड्राइव्हर्स निश्चित करणे एकूण इन्डायरेक्ट कॉस्ट किंवा फिक्स्ड कॉस्ट किती आहे तुम्ही म्हणू शकता की माझी फिक्स्ड कॉस्ट किती आहे समजा 10 लाख रुपये 1 ते 50 मध्ये किती ऍक्टिव्हिटीज आहेत आणि किती ड्रायव्हर्स आहेत जसे की सामान्यत ट्रान्झॅक्शन आणि ड्युरेशन तर हे दोन प्रमुख ड्रायव्हर्स आहेत ज्यांना आपण ओळखले पाहिजेत तिसरे आवश्यक आहे परंतु सर्व प्रॉडक्ट्समध्ये नाही बरोबर तर ही पहिली स्टेप आहे दुसरी स्टेप म्हणजे प्रोसेस बेस्ड मॅप विकसित करणे जे ऍक्टिव्हिटीजचा प्रवाह आणि संसाधने आणि त्यांचे परस्पर संबंध दर्शवितात तर आपण अशा प्रकारचा मॅप विकसित करतो आम्ही येथे मॅपचा वेगळा प्रकार दर्शवितो म्हणजे आम्ही येथे एकूण इन्डायरेक्ट एक्सपेन्सेस एकूण इन्डायरेक्ट कॉस्टचा अहवाल शीर्षस्थानी ठेवला आहे आणि उजवीकडे आम्ही समजा 10 लाख रुपये रक्कम ठेवली आहे ही रक्कम वरच्याबाजूस आहे आणि मग आपण बघतो की आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात 1 आम्ही त्या ऍक्टिव्हिटीजचा शोध घेत आहोत आम्ही त्या ऍक्टिव्हिटीज येथे दर्शविल्या आहेत आणि समजा या पाच ऍक्टिव्हिटीज असू शकतात आता ही वरील किंमत कशी वाटप करावी लागेल ही किंमत सर्वांना लागू होईल की नाही समजा हि किंमत सर्व ऍक्टिव्हिटीजसाठी लागू आहे मग आता इथे संसाधने आहेत ऍक्टिव्हिटीज आहेत आणि ड्रायव्हर्सही आहेत नंतर आपण कॉस्ट ड्रायव्हर्स ऍक्टिव्हिटी आणि एकूण वाटप खर्च मांडतो आम्ही ऍक्टिव्हिटीला नाव देतो आणि त्याची कॉस्ट ठरवतो आणि नंतर कॉस्ट ड्राइव्हर मांडतो प्रति युनिट कॉस्टची गणना करण्यासाठी आणि मग येथे आमच्याकडे प्रॉडक्ट्स उपलब्ध असतात इथे आमच्याकडे A B C आणि नंतर ती D अशी उत्पादने आहेत तर मग आम्ही ही किंमत या एकूण ऍक्टिव्हिटीजला वाटप करतो ही ऍक्टिव्हिटी आपण फक्त या दोघांसाठी करत आहोत आणि म्हणूनच आम्ही हा नकाशा दर्शवितो ही क्रिया आम्ही उत्पादन C आणि उत्पादन D साठी पुन्हा करत आहोत तर आपण ही ऍक्टिव्हिटी सर्व चार प्रॉडक्टसाठी करत आहोत तर याचा अर्थ असा आहे की आपण ते सर्व चार उत्पादनांकडे दर्शवित आहात आणि हे आम्ही फक्त एका सी उत्पादनासाठी करीत आहोत आणि एका डी उत्पादनासाठी करत आहोत तर अशा प्रकारे ऍक्टिव्हिटीज संसाधने आणि टोटल इन्डायरेक्ट कॉस्ट दर्शवणारा मॅप तयार होईल आणि जर असा मॅप तयार झाला तर तो कंपनीमधील सिस्टमशी कनेक्ट असलेल्या प्रत्येकास मार्गदर्शन करण्यास मदत करतो हा नकाशा नसल्यास काय होईल आजकाल कंपनीत एक कॉस्ट ऑफिसर किंवा कॉस्टिंग ऑफिसर आहे ज्याच्या मार्गदर्शनाखाली आणि संपूर्ण ABC सिस्टिम विकसित केली गेली आहे त्याला माहित आहे की इन्डायरेक्ट कॉस्टची रक्कम काय आहे नंतर टोटल ऍक्टिव्हिटीजना टोटल वाटप कसे करावे लागेल अशी सगळी माहिती त्याला असते परंतु समजा उद्या त्या व्यक्तीने कंपनी सोडली किंवा त्याची अन्य कोणत्याही विभागात बदली झाली तर त्याजागी येणाऱ्या नवीन व्यक्तीला संपूर्ण कॉस्टिंग सिस्टिम समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल परंतु कंपनीमध्ये आधीच तयार झालेल्या एबीसी नकाशावर सगळी माहिती उपलब्ध असल्यास तो माहिती शोधू शकेल समजा आपली ऍव्हरेज इन्डायरेक्ट कॉस्ट 10 लाख रुपये आहे आम्ही कंपनी मध्ये करत असलेल्या या भिन्न ऍक्टिव्हिटीज आहेत ही भिन्न प्रॉडक्ट्स आहेत आम्ही फर्ममध्ये भिन्न प्रकारचे प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग करीत आहोत तर अशाप्रकारे या ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सना वाटप कराव्या लागतील हे आमचे सामान्यपणे ड्युरेशन ड्रायव्हर्स किंवा ट्रान्झॅक्शन ड्रायव्हर्स असतात आणि या मार्गाने या खर्चाचे वाटप केले जाईल तर हा मॅप खूप उपयुक्त आहे पण जर आपण मॅप विकसित केला नाही तर आपण काहीही करू शकणार नाही आणि शेवटी ती खूप कठीण सिस्टिम बनेल तर पहिली स्टेप म्हणजे ऍक्टिव्हिट्सची कॉस्ट रिसोर्सेसची कॉस्ट आणि संबंधित कॉस्ट ड्रायव्हर्स निश्चित करणे दुसरे म्हणजे ऍक्टिव्हिटीजचा प्रवाह रिसोर्सेस आणि त्यांचे परस्परसंबंध दर्शविणारी प्रोसेस बेस्ड मॅप तयार करणे होय आता आपण नकाशा तयार करण्याबद्दल चर्चा करु मग आपण तिसऱ्या स्टेपविषयी बोलू तिसरी स्टेप म्हणजे कॉस्ट आणि कॉस्ट ड्रायव्हरच्या फिजिकल फ्लो यांच्या संबंधित डेटा गोळा करणे म्हणजे थोडक्यात असा सगळा डेटा आपल्याला गोळा करायचा आहे म्हणजे आता आपल्याकडे संग्रहित केलेली सर्व माहिती आम्हाला माहित आहे की तेथे किती ऍक्टिव्हिटी आहेत आणि त्यांचे नाते आणि परस्पर संबंध काय आहे आता आपल्याला माहित आहे की ड्रायव्हर्सचे प्रकार वेगवेगळे कसे आहेत आम्हाला डेटा संकलित करावा लागेल आणि फिजिकल फ्लो कसा असेल त्यांचा कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीजवर परिणाम होतो किंवा कोणत्या प्रॉडक्टवर कोणत्या ऍक्टिव्हीटीचा प्रभाव इतर प्रॉडक्टवर होत नाही आणि कोणकोणते भिन्न प्रकारचे ड्रायव्हर्स आहेत ते आपल्याला शोधावे लागतील आणि चौथा स्टेप म्हणजे नवीन ऍक्टिव्हिटी बेस्ड इन्फॉर्मशनची गणना करणे आणि त्यांचे स्पष्टीकरण देणे एकदा आपण सर्व टोटल रिसोर्सेसची कॉस्ट काढली आणि इन्डायरेक्ट कॉस्ट काढली की म्हणजेच आपण सगळ्या ऍक्टिव्हिटीज शोधल्या आहेत पर ऍक्टिव्हिटी कॉस्ट शोधल्या आहेत तसेच सर्व ड्राइव्हर्सची ओळख पटली आहे त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सला त्या कॉस्टचे वाटप करता येईल म्हणून आपण जर प्रति युनिट कॉस्टला ऍक्टिव्हिटीजच्या संख्येने किंवा ड्रायव्हर्सच्या संख्येने गुणाकार केला आणि तो प्रॉडक्ट्सच्या एकूण संख्येत जोडली तर योग्य प्रॉडक्टला योग्य फिक्स्ड कॉस्ट जोडली जाते आणि प्रॉडक्टची योग्य किंमत काढता येईल तर ह्यासाठी आपल्याला ही चार स्टेपची सिस्टिम वापरावी लागेल प्रथम स्टेप म्हणजे ड्रायव्हर्स आणि संसाधनांची ओळख करणे दुसरे म्हणजे मॅप तयार करणे तिसरे म्हणजे नंतर त्यांची किंमत मोजणे आणि शेवटी चौथी म्हणजे त्यांना वेगवेगळ्या प्रॉडक्ट्समध्ये जोडणे एखाद्या सिस्टमचे कार्य सुधारण्यासाठी ऍक्टिव्ही बेस्ड कॉस्टिंग सिस्टम वापरणे म्हणजेच ऍक्टिव्ही बेस्ड मॅनेजमेंट होय ऍक्टिव्हीटी बेस्ड मॅनेजमेंटचा मूलभूत उद्देश म्हणजे एखाद्या संस्थेचे कार्य सुधारणे आणि ऑपरेशन्समध्ये सुधारणा झाली की कॉस्ट वाटपदेखील सुधारते म्हणजेच जेव्हा टोटल सेल्स टार्गेट साध्य होते तेव्हा कंपनीची सर्वसमावेशक कामगिरी वाढते आपल्याला प्रॉफिट टार्गेट साध्य करता येते आपण उत्पादित युनिटची संख्या आणि त्यांची बाजारात होणारी विक्री हे साध्य करता येते जेव्हा आपण एबीसी म्हणजेच ऍक्टिव्हिटी बेस्ड सिस्टिम वापरायला सुरुवात करतो ऍक्टिव्हिटी बेस्ड सिस्टिमचा उपयोग कंपनीचे सर्व ऑपरेशन्स व कार्यप्रणाली सुधारण्यास होतो आणि ह्यालाच ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट असे म्हणतात कारण जर आपण योग्यरित्या प्रॉडक्टची कॉस्ट मोजण्यास सक्षम असाल तर आपल्यास बाजारात योग्य बाजारभाव मिळेल तर याचा अर्थ ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टमची आखणी आणि अंमलबजावणीसाठी चार स्टेप आहेत आणि जर आपण हे करण्यास सक्षम असाल ABC सिस्टम अंमलात आणून त्या आधारावर कंपनी चालवू शकाल तर त्या सिस्टमला ABM म्हणजेच ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट असे म्हणतात आता ऍक्टिव्हिटी बेस्डचे व्यवस्थापन काय आहे हे स्पष्टपणे समजून घेऊ ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंटचा हेतू ग्राहकांकडून प्राप्त मूल्य सुधारणे आणि धोरण आणि ऑपरेशन्समधील सुधारणांच्या संधी ओळखून नफा सुधारणे होय ग्राहकांकडून मिळालेले मूल्य म्हणजे की आपण योग्य ग्राहकांकडून योग्य किंमत आकारत आहोत जर मी उत्पादन खरेदी करत असेल उदाहरणार्थ जर मी हा पेन विकत घेत असेल आणि या पेनला माझ्यासाठी 10 रुपये खर्च आला असेल तर मी या पेनसाठी 10 रुपये देत आहे तर याचा मला आनंद आहे परंतु जर ही पेन म्हणजे अशा प्रकारे उत्पादित केलेली असेल आणि जर त्या किंमतीचा चुकीचा हिशोब केला आणि कंपनीने या उत्पादनाची किंमत 18 रुपये लावली जर ते 20 रुपयांना माझ्याकडे विकत असतील तर 2 रूपये हा त्यातला मार्जिन आहे मला उत्पादन खरेदी करावे लागेल कारण पर्याय नाही परंतु शेवटी मला माझ्या पैशाचे मूल्य मिळत नाही या पेनची किंमत 20 रुपये नाही ही पेन 10 रुपयाची आहे तर माझ्याकडून या प्रॉडक्टसाठी 10 रुपये आकारले जावेत पण जेव्हा एखाद्या ग्राहकाला काही विशिष्ट वैशिष्ठे असणारा प्रॉडक्ट हवा असेल ज्याची किंमत प्रॉडक्टच्या इंटेन्सिटीच्या आधारावर वाटप केली जाईल तेव्हा आपण त्याच्याकडून नक्कीच जास्त किंमत आकारु शकतो आपण त्यांचा कडून जास्त किंमत घेत आहोत तीच सामान्य किंमत आकारत नाही आहोत कारण त्याची मागणी सुधारित प्रॉडक्टबद्दल आहे तो सामान्य प्रॉडक्टपेक्षा वेगळ्या प्रोडक्ट बद्दल बोलत आहे तर याचा अर्थ असा की ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट म्हणजे ग्राहकांना दिले जाणारे मूल्य सुलभ करणे आणि एकदा आपण आपल्या ग्राहकांना समाधानी ठेवल्यानंतर त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या नंतर ते नेहमी कंपनीला साथ देतात आणि ते नेहेमी आनंदी असतात ते कंपन्यांचे कायमस्वरूपाचे ग्राहक होतात आणि त्यांचा नेमका अर्थ असा की कंपनी आणि त्यांच्या कार्याला समर्थन देणे म्हणजे दीर्घ कालावधीसाठी अशा कंपन्यांचे बाजारपेठेत टिकणे फारच शक्य आहे हे व्यवहार्य देखील आहे आता ABM ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंटबद्दल व्हॅल्यू ऍडिंग कॉस्ट ही अशी ऍक्टिव्हिटी कॉस्ट आहे जी ग्राहकांना प्रॉडक्टच्या मूल्यावर परिणाम केल्याशिवाय काढता येणार नाही आपण एखादे उत्पादन तयार करण्यासाठी काही विशेष ऍक्टिव्हिटी करीत आहोत ज्याची ग्राहकाने स्वतहून मागणी केली आहे मला काळा पेन खरेदी करण्याची गरज नाही मला लाल पेन विकत घ्यायचा आहे लाल पेनच्या मॅनुफॅक्चरिंग साठीची कॉस्ट काळ्या आणि निळ्या पेनच्या तुलनेत वेगळी आहे तर मग मी माझ्या ग्राहकांकडून त्याच्या उत्पादनावर मी जोडलेल्या अतिरिक्त मूल्यासाठी अधिक किंमत का आकारू नये तर त्याउलट नॉन व्हॅल्यू ऍडेड कॉस्ट ही ग्राहकांना आमच्या प्रॉडक्टच्या किंमतीवर परिणाम न करता दूर करता येते आम्ही काळ्या पेनची निर्मिती करीत आहोत तुम्ही निळा पेन तयार करीत आहात आणि मोठ्या प्रमाणावर या उत्पादनांनी वापरलेले एकूण ओव्हरहेड बरेच कमी आहेत कारण प्रॉडक्टचे प्रमाण बरेच आहे मग ती अतिरिक्त किंमत का काढू नये जी आपण घेत असलेल्या लाल पेन बनवताना लागते आणि काळ्या पेनमध्ये जोडत आहोत लाल पेनसाठी लाल पेनची एकूण किंमत जांभळ्या पेनसाठी जांभळ्या पेनची एकूण किंमत काळ्या पेनसाठी काळ्या पेनची किंमत आणि निळ्या पेनसाठी निळ्या पेनची किंमत शेवटी मला वाटते की आम्ही जास्त किमतीची आणि कमी किंमतीची समस्या सोडवत आहोत आणि लोक उत्पादनाच्या योग्य किंमतीची किंमत मोजायला लागतील आणि कंपनी देखील आनंदी होईल ग्राहकही सर्व आनंदी असतील तर विश्वास गट खूप आनंदी होतील आता आम्ही ABC माहिती वापरण्याबद्दल बोलू आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टिममध्ये कशी सुधारणा करतो तर आपल्याकडे असलेले तीन महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनॅजमेण्ट व्हॅल्यू ऍडेड ऍक्टिव्हिटीज आणि नॉन व्हॅल्यू ऍडेड ऍक्टिव्हिटीजला किंमत प्रदान करते आणि एबीसीमुळे आम्ही एखाद्या प्रॉडक्ट बनवताना कोणत्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात आणि कोणत्या केल्या जात नाहीत हे समजते तर कोणत्याही उत्पादनामध्ये दोन्ही प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजची किंमत का टाकायची ह्याबद्दलची अशावेळेस व्यवस्थापकाची ऑपरेशन्सबद्दलची समजूत वाढवते ABC ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट व्हॅल्यू ऍडेड आणि नॉन व्हॅल्यू ऍडेड ऍक्टिव्हिटीजची किंमत प्रदान करते व्यवस्थापकाची ऑपरेशन्सबद्दलची समज सुधरवते आपल्याला विविध प्रॉडक्ट्स कशी तयार करावीत हे माहित आहे त्या प्रॉडक्ट्सला बनवायला किती खर्च लागेल व त्या उत्पादनांच्या संबंधित ऍक्टिव्हिटीजला खर्च कसा वाटप करायचा हे समजण्यासाठी आपण सक्षम झालो तर फर्मची एकंदरीत कार्येदेखील सुधारतील तर आता कॉस्ट अकाउंटिंग आणि व्हॅल्यू चेन याबद्दल आपण चर्चा करू ग्राहक सेवेद्वारे होणाऱ्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट पासून सर्व व्हॅल्यू चेन फंक्शनसाठी एक चांगली कॉस्ट अकाउंटिंग सिस्टिम खूप महत्वाची ठरते प्रॉडक्ट बनवताना प्रत्येक स्टेपला आपण प्रॉडक्ट मध्ये थोडीफार व्हॅल्यू ऍड करतो आणि ह्या अनुषंगाने आपण जर संपूर्ण सिस्टिम बद्दल बोलायचे झाल्यास आपल्याला कळेल कि कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला कराव्या लागतील तसेच कशी व्हॅल्यू ऍड होत जाईल आणि कशा बाकी सगळ्या गोष्टी घडतील तर याचा अर्थ असा की जेव्हा आपण कॉस्ट अकाउंटिंगबद्दल बोलतो तेव्हा त्याचा हेतू असा असतो कि किंमत वाढवणाऱ्या ऍक्टिव्हिटीज ओळखणे आणि कोणत्याही प्रॉडक्ट्स ला त्या कशा लागू करता येईल किंवा वितरित करता येतील ते बघणे आणि नंतर प्रॉडक्टची वास्तविक किंमतीची गणना करण्याच्या प्रक्रियेचे अनुसरण करणे उत्पादन आणि ते देखील केवळ एका उत्पादनात किंवा उत्पादनांच्या श्रेणींमध्येच नाही तर आर अँड डी पासून ग्राहक सेवेपर्यंतच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजला तर जेव्हा आपण एखाद्या प्रॉडक्टची निर्मिती करायचा प्रारंभ करतो ते प्रॉडक्टला आकार देण्यापासून नाही ह्या पेनची निर्मिती तेव्हा नाही झाली तर जेव्हापासून पेन बनवण्याची कल्पना कोणाच्या तरी डोक्यात आली तेव्हापासून झाली म्हणजे मला असा पेन बनवायचा आहे ज्याची शाई काळी पाहिजे निळी पाहिजे लाल पाहिजे किंवा जांभळी पाहिजे बरोबर तर जेव्हापासून आपण विचार करणे सुरू कराल आणि तेव्हापासून पेनला किंमत येण्यास प्रारंभ होईल म्हणजेच रिसर्च आणि डेव्हलपमेंट बाकी टेस्ट्स आणि पुढे सगळ्या प्रोसेसेस जो पर्यंत प्रॉडक्ट तयार होत नाही आणि तुम्ही मार्केटमध्ये विकत नाहीत आणि विक्रीनंतरची सेवा बजावता आपण ग्राहकांना सेवा प्रदान करता तर अशा प्रकारे जेव्हा आपण संपूर्ण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सर्व ऍक्टिव्हिटीज सर्व गोष्टी योग्य प्रकारे पार पाडाव्याच लागतात म्हणून शेवटी येथे एक लक्षात घ्यावे लागेल कि एबीसी ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट व्हॅल्यू ऍडेड आणि नॉन व्हॅल्यू ऍडेड ऍक्टिव्हिटीजला किंमत प्रदान करते व्यवस्थापकाची ऑपरेशन्सबद्दलची समज सुधरवते म्हणून आतापर्यंत आम्ही जे बोललो ते म्हणजे जेव्हा आपल्याला या प्रणालीबद्दल बोलायचे असेल तेव्हा प्रथम पूर्ण कंपनीबद्दल माहिती घ्या आणि संपूर्ण कंपनीची जेव्हा माहिती होईल तेव्हा आपल्याला कळेल कि कुठे आपल्याला ABC ची अंमलबजावणी करता येईल बरोबर ABC कोठे लागू करता येईल सर्व प्रकारच्या कंपन्या अधिकाधिक प्रॉडक्ट्स तयार करणार्या कोणत्याही कंपनीमध्ये लागू करणे शक्य आहे काय अधिकाधिक प्रॉडक्ट्स आणि दुसरे म्हणजे फिक्स्ड कॉस्ट किंवा इन्डायरेक्ट कॉस्ट जिथे जास्त असते तर आपल्याला एकाधिक प्रॉडक्ट्सबद्दल शिकत असताना इन्डायरेक्ट कॉस्ट जास्त असते हे समजते म्हणून जेव्हा आपण ABC सिस्टिम या विषयावर चर्चा करतो तेव्हा हार्वर्ड बिझिनेस स्कूलच्या प्रख्यात प्राध्यापकांनी एक चांगला तर्क सांगितला होता की ज्या संस्थांमध्ये ABC लागू करणे शक्य आहे तेथे एक नियम लागू आहे आणि तो नियम म्हणजे विली स्वीटन नियम आपण विली स्वीटन नियम निव्वळ नेटवर शोधू शकता तर विली स्वीटन नियम म्हणजे काय उदाहरणार्थ हा नियम असे सांगतो किंवा त्या नियमांचा अर्थ असा आहे की अमेरिकेत विली स्वीटन नावाचा एक माणूस होता तो बँकांना लुबाडत असे आणि तो अशाप्रकारे प्रक्रियेद्वारे पैसे कमवत होता एक दिवस त्याला पोलिसांनी पकडले आणि चौकशी केली आणि विचारले तुम्ही बँकांना का लुबाडत आहात आपण या कार्यात का सामील आहात तेंव्हा तो म्हणतो की मी बँकांना लुबाडत आहे कारण मला पैसे कमवायचे आहेत आणि मी फक्त बँकांना लुटत आहे कारण पैसा तिथे असतात जर मी एखाद्या व्यक्तीकडे गेलो तर त्याच्याकडून मला किती पैसे मिळू शकतात मी एखाद्या दुकानात गेलो तर मला किती पैसे मिळू शकतात म्हणून मी बँकेत जातो कारण तिथे पैसे असतात मला बँक लुटण्याची इच्छा आहे बरीच रक्कम हडप करायची आहे म्हणून माझ्या प्रयत्नांची किंमत खूप जास्त आहे मी जर पकडला गेलो तर मला शिक्षा होईल आणि माझे प्रयत्न खूप महाग आहेत अतिशय धोकादायक आहेत आणि किंमतही जास्त आहेत म्हणूनच मी त्या ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत जेणेकरून मला त्या रकमेची किंमत किंवा त्यापासून खूप जास्ती फायदा होईल जेव्हा तो बँकेत जात असे तेव्हा त्याला हे ठाऊक होते की जर मी बँक लुटायला गेलो आणि मला पकडण्याचा प्रयत्न झाला आणि मी पकडलो गेलो नाही तर मग काय होईल मी पकडला गेलो तरी काही हरकत नाही परंतु मी जर पकडल्या गेलो नाही तर मला दोन कोटी रुपये मिळतील तर अशीच स्थिती आहे जिथे आपण ABC लागू करू शकता जेथे फिक्स्ड कॉस्ट किंवा इन्डायरेक्ट कॉस्ट खूप जास्त आहे जेथे फिक्स्ड कॉस्ट खूप जास्त आहे आणि इन्डायरेक्ट कॉस्ट पण खूप जास्त असतो तेथे आपल्याला ABC लागू करण्याबद्दल विचार केला पाहिजे तर प्रथम एक म्हणजे आपण मॅनुफॅक्चरिंग करत असलेली अनेक प्रॉडक्ट आहेत एक किंवा दोन नाही कमीतकमी आपण तीन ते चार किंवा अधिक प्रॉडक्ट तयार करीत असल्यास मग आपणास असे वाटते की आपण पहिली अट पूर्ण केली आहे दुसरी अट अशी आहे की फिक्स्ड कॉस्टची रक्कम खूप जास्त असते आणि हे सर्व चारही उत्पादनांना सहजपणे वाटप करता येत नाही ही आणखी एक महत्वाची बाब आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगितले आहे की जेव्हा आम्ही या दोन नियमांचा विचार करतो तेव्हा कारण ABC सिस्टमची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया खूप महाग आहे आणि एकदा अंमलात आणल्यास आपण असे म्हणू शकत नाही की ते कायम राहील हे काही कालावधीत बदलेल आणि जेव्हा ती बदलेल तेव्हा त्या प्रकरणात पुन्हा म्हणजे आपल्याला किंमत मोजावी लागेल म्हणून जेव्हा आपण ABC सिस्टमची अंमलबजावणी करता तेव्हा आपण कंपनीच्या पातळीवर प्राथमिक काम करतो आणि मग आम्ही काही सल्लागार नेमतो जे खरोखरच प्रोसेस समजून घेतलेले लोक असतात ABC म्हणजे काय म्हणून मी आपणास सांगितले आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायव्हर्स आणि विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजचे अनुसरण करतो तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायव्हर्स असतात जसे कि ड्युरेशन ड्रायव्हर्स आपण ड्युरेशन ड्रायव्हर्स आधी ट्रांसझॅक्शन ड्रायव्हर्स शोधले पाहिजेत कारण ट्रांसझॅक्शन ड्रायव्हर्स शोधणे सोपी गोष्ट असते तितक्या सहजतेने आपल्याला ड्युरेशन ड्रायव्हर्स शोधता येत नाहीत कारण त्या ड्युरेशनच्यी किंमतीची गणना करणे खूप कठीण असते मी तुम्हाला मागील वर्गात पण सांगितले आहे कि उदाहरणार्थ समजा १० लोक आहेत जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विभागात काम करत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विभागात काम करणारे हे 10 लोक आणि ते सर्व 4 प्रॉडक्ट्सच्या ऍक्टिव्हिटीजबद्दल व्यवहार करीत आहेत म्हणजे ते संवाद करीत आहेत ते त्या ४ प्रॉडक्ट्सचे अकाउंट्स सांभाळत आहेत ते स्टॉक अकाउंट सांभाळत आहेत ते इतर सर्व प्रकारचे अकाउंट्स सांभाळत आहेत आणि त्यांचा एकूण वेळ A B C आणि D बरोबर 4 प्रॉडक्ट्ससाठी वितरित केलेला आहे आणि समजा त्या दहा जणांचा एकूण पगार चार लाख रुपये असेल तर तो वेळ आपल्याला ४ उत्पादनांमध्ये वितरित करावा लागेल समजा आम्ही या चार प्रॉडक्ट्सच्या किती 1 लाख युनिट्सची निर्मिती करीत आहोत एका उत्पादनासाठी प्रति युनिट खर्च चार रुपये आहे असे समजू पण मी तुम्हाला बर्याच वेळा सांगितले आहे की हे 10 लोक त्यांच्या वेळेपैकी 10 टक्के वेळ प्रॉडक्ट ए साठी देतात 20 टक्के वेळ प्रॉडक्ट बी साठी देतात सी साठी 30 टक्के आणि उर्वरित वेळ डी साठी देतात तर मग या दहा लोकांच्या ४ लाख पगाराची ४ प्रॉडक्ट्स मध्ये विभागणी कशी करता येईल असे करणे त्या प्रॉडक्ट्ससाठी प्रॉडक्ट्सच्या कॉस्टसाठी अन्यायकारक राहील हे कसे करता येईल तसे करणे शक्य नाही आणि ते केलेही जाऊ नये तर इथे फिक्स्ड कॉस्ट हि आपली खरी समस्या आहे तर या परिस्थितीशी कसे सामोरे जावे लागेल आपल्याला याचे व्यवस्थितपणे वाटप करावे लागेल जर आपण या 10 लोकांकडे गेलात आणि विचारले कि उदाहरणार्थ मी तो घटक आहे जो एबीसी सिस्टिमची अंमलबजावणी करतो मी इथे ड्युरेशन ड्रायव्हर ओळखू इच्छितो तर मी या 10 लोकांकडे गेलो आणि त्यांना विचारले की आपण सर्व 4 उत्पादने व्यवस्थापित करीत आहात आपण 10 लोक आहात जे प्रमाणित प्रमाणात सर्व चार प्रॉडक्ट्सला आपला वेळ देत आहेत तर आपण मला सांगू शकता का की प्रॉडक्ट A प्रॉडक्ट B प्रॉडक्ट C किंवा प्रॉडक्ट D या संदर्भात आपण दिवसात किती वेळ ऍक्टिव्हिटीज किंवा काम करत आहात आपण मला सांगू शकता का जरी ती व्यक्ती जी नोकरी करीत आहे तो असा प्रश्न विचारणार्याला योग्य माहिती सांगू शकणार नाही तो असे म्हणू शकतो की मी कंपनीच्या किंवा कार्यालयात काम केलेल्या 8 तासांपैकी १ तास प्रॉडक्ट A साठी काम करतो 3 तास मी B प्रॉडक्टसाठी काम करतो आणि नंतर मी 2 किंवा 3 तास प्रॉडक्ट C आणि D साठी काम करतो पण कदाचित तो बरोबर नसेल कारण तो स्वत लाच ओळखत नाही त्याने आपला वेळ नोंदविला नाही आणि हे शक्यही नाही तर काय होते तेथे सल्लागार किंवा सल्लागाराची टीम जाऊन त्या ऑफिसमध्ये बसते आणि ते लोक तिथल्या कामकाजाचे निरीक्षण करतात हे त्यांना चांगल्या रित्या जमते त्यांच्या नोंदी योग्य असतात आणि ते दहाही लोकांवर लक्ष ठेवतात की सामान्यत प्रमाणानुसार कितीतरी वेळ या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स संदर्भात वेगवेगळे कार्य करतात आणि ते त्याच्या नोंदी ठेवतात मग ते याची तुलना करतात एम्प्लॉयीस स्वतः काय बोलत होते की ते चार प्रॉडक्ट्सला किती वेळ देत आहेत सल्लागार निरीक्षक म्हणून त्याने काय निरीक्षण केले आहे निरीक्षणांमध्ये काय फरक आहे आणि मग ते एक सामान्य निष्कर्षापर्यंत पोहोचतात की सामान्यत प्रॉडक्ट A हा इतका वेळ घेतो प्रॉडक्ट B हा इतका वेळ घेतो प्रॉडक्ट C हा इतका वेळ घेतो आणि D हा इतका वेळ घेतो याचा अर्थ असा होतो की या सर्व गोष्टींवरून आम्हाला हे स्पष्ट होते की त्या एम्प्लॉयीसच्या त्या खर्चाच्या निश्चित पगाराचे वितरण कसे करावे त्याचप्रमाणे आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इमारतींचे भाडे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इमारतींच्या वीज बिलांचे भाडे अशा गोष्टी तसेच आपण सहजपणे शोधू शकता की सर्वसाधारणपणे प्रॉडक्टचे प्रमाण किती आहे आणि त्यासाठी किती वेळ लागतो त्याचप्रमाणे टोटल कॉस्ट किंवा ड्युरेशन कॉस्ट किंवा कदाचित आपल्या प्रॉडक्टची इंटेन्सिटी किंवा एकूण युनिट लेव्हलवर अवलंबून असेल जर ते युनिट लेव्हल प्रॉडक्ट असेल तर आपण म्हणू शकतो की आम्ही प्रॉडक्ट तयार करण्यासाठी त्याप्रकारच्या सगळ्याच ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात किंवा ज्या ऍक्टिव्हिटीजसाठी सर्व प्रॉडक्टसाठी आवश्यक असतात त्या युनिट लेवल ऍक्टिव्हिटीज असतात तर आपण सहज किंमत शोधून काढू शकतो आणि त्याचे वाटप करू शकतो आणि त्यासह आपण सहजपणे पुढे जाऊ शकतो तर दोन अटी आहेत एक म्हणजे कंपनीने अनेक प्रॉडक्ट तयार केले पाहिजेत आणि दुसरे म्हणजे इन्डायरेक्ट कॉस्ट किंवा फिक्स्ड कॉस्टची जास्त रक्कम असणे आवश्यक आहे तर अशा ह्या २ पूर्वअटी आहेत त्यानंतर मुद्दा येतो फिक्स्ड कॉस्टचे वितरण करणे तर आपण एक पहिले पाहिजे कि आम्ही फक्त एक किंवा दोन प्रॉडक्ट तयार करीत नाही आम्ही मोठ्या संख्येने प्रॉडक्ट तयार करीत आहोत आणि त्याची फिक्स्ड कॉस्ट खूप जास्त आहे उदाहरणार्थ आपण आता एका केमिकल इंडस्ट्रीजविषयी बोलू जसे कि समजा पेंट उद्योगाबद्दल बोलताना किंवा एखाद्या औषधनिर्मिती उद्योगात एक औषध तयार करताना विविध प्रकारच्या सामग्रीची आवश्यकता असते विविध प्रकारचे ऍक्टिव्हिटीज आवश्यक असतात अंशतः ते व्हेरिएबल आहेत अंशतः ते फिक्स्ड आहेत व्हेरिएबल ऍक्टिव्हिटीजचे वाटप करणे सोपे असते पण फिक्स्ड ऍक्टिव्हिटीजचे काय फिक्स्ड कॉस्टचे काय यामुळे एक समस्या उद्भवते तर आपण त्याबद्दल विचार केला पाहिजे आणि त्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे म्हणून आणि जर आपल्याकडे उदाहरणार्थ एक अत्यंत स्टॅंडर्ड प्रॉडक्ट असेल किंवा सामान्य प्रॉडक्ट असेल तर मग गुंतागुंत कमी असते तर आपली फिक्स्ड कॉस्ट देखील कमी आहे आणि जर प्रॉडक्टची संख्या देखील एक किंवा कमी असेल तर मला असे वाटते की आपण सिस्टिम कार्यान्वित करण्याबद्दल विचार करू नये कारण ABC अंमलात आणण्याचे मोठे आव्हान ही सिस्टिम निर्माण करणे आहे वेळोवेळी त्यास पुनरावलोकन करणे आणि शेवटी सिस्टिम अद्ययावत ठेवणे हे खूप महाग आहे म्हणून एकदा आपण काही खर्च केला की आपण त्या खर्चाचे जस्टिफिकेशन करता आले पाहिजे जसे की मी तुम्हाला या मॅनेजमेंट अकाउंटिंगविषयी बोलण्यास सुरूवात करताना तुम्हाला सांगेन की खर्च आणि होणारा फायदा हा कोणत्याही निर्णयाच्या निर्मितीचा आधार असतो जर आपण खर्च आणि होणाऱ्या फायद्याची तुलना करत असू तर नेहमी होणार फायदा हा होणाऱ्या खर्चापेक्षा अधिक असायला हवा तर जर फायदे हे खर्चापेक्षा कमी असतील तर सिस्टिमच्या अंमलबजावणी कोणतीही शक्यता नसते अशावेळी उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही तर विशिष्ट सिस्टिमची अंमलबजावणी करताना आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे की आपण किती खर्च करणार आहोत आणि याचा आम्हाला किती फायदा होणार आहे तर कंपनीमध्ये एबीसी प्रणाली लागू करणे शक्य आहे की नाही हे कळेल जास्त करून मोठ्या कंपन्या मोठ्या आकाराच्या संस्था किंवा कदाचित बहुराष्ट्रीय कंपन्या या प्रकारच्या प्रणालीची अंमलबजावणी करतात छोट्या कंपन्या छोट्या संघटनांचे हे काम नाही भारतात फारच कमी कंपन्यांनी ही सिस्टिम लागू केली आहे मोठ्या कंपन्याही या यंत्रणेची अंमलबजावणी करू शकणार नाहीत त्याचे कारण म्हणजे खर्चाची जास्त रक्कम सिस्टिमची गुंतागुंत आणि सिस्टिम अद्ययावत ठेवणे आणि उत्तम प्रकारचे कार्य करणे ही आहेत म्हणून जास्तकरून आम्ही उत्पादन संस्थांमध्ये ते करण्यास सक्षम आहोत तसेच सर्विस इंडस्ट्रीमध्ये तसेच रिटेलिंग संस्थेमध्येदेखील आम्ही त्या सर्व ऍक्टिव्हिटीज करण्यास सक्षम आहोत तर या संपूर्ण प्रकरणातआम्ही एबीसीची अंमलबजावणी कशी करावी याविषयीची पूर्वअटी आहेत एक म्हणजे आपण मालमत्तेचा अंदाज लावता आला पाहिजे तसेच उत्पादनांची विविधता तपासली पाहिजे आणि दुसरे आपले फिक्स्ड कॉस्टची जास्त रक्कम हे एक आहे त्यानंतर दुसरे म्हणजे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ओळखणे आणि नंतर तिसरे म्हणजे वेगवेगळे ड्रायव्हर्स ओळखणे आणि नंतर प्रति ड्रायव्हर किंमतीची गणना करणे आणि त्या किंमतीची अंमलबजावणी करणे तर त्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत म्हणजे आपण ती सिस्टम तयार करू शकता मी तुम्हाला सांगितले की आपण या मार्गाने तयार करू शकता हे एबीसीचे बाह्यरूप आहे तसेच ही पुढची लेवल आहे आणि शेवटची पातळी आहे म्हणून जर आपल्याला फार खोलात जायचे नसेल तर आपण ही यंत्रणा या लेयरपर्यंत लागू करू शकता किंवा या लेयरपर्यंत लागू करू शकता किंवा या लेयरपर्यंत लागू करू शकता किंवा या लेयरपर्यंत लागू करू शकता किंवा या लेयरपर्यंत लागू करू शकता शेवटी आपण येथून प्रारंभ केला पाहिजे आणि आपल्याला येथे पोचणे आवश्यक आहे जर आपण पोहोचण्यास सक्षम असाल तर तुम्ही लक्ष्य साधत आहात तर ही एबीसीची वास्तविक अंमलबजावणी किंवा एबीसीचा उद्देश आपल्या टोटल कॉस्टिंग सिस्टिम ऍबसॉरबशन कॉस्टिंग सिस्टिम तसेच अशा सिस्टिम्सला पर्याय शोधणे जिथे फिक्स्ड कॉस्टचे वाटप सदोष असते तर हे दोष दूर करणे आणि वेगवेगळ्या प्रॉडक्ट्ससाठी योग्य किंमत ठरवणे हा या सिस्टमचा मुख्य उद्देश आहे तर जर आपण त्या प्रकरणात उत्पादनाची योग्य किंमत मोजण्यास सक्षम असाल तर आपण त्या उत्पादनाची योग्य किंमत घेऊ शकता ज्याची आपण योग्य किंमत घेऊ शकता आणि जर आपण योग्य ग्राहकांकडून योग्य किंमत आकारत असाल तर शेवटी सर्व ग्राहक खूप आनंदित होतील कंपन्यांचे कामकाज देखील सुधारले जाईल आणि सर्वांसाठी ही विन विन परिस्थिती असेल तर हहा सर्व ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टिमचा वैचारिक भाग आहे की ABC हि टोटल कॉस्टिंग सिस्टिम पेक्षा कशी चांगली आहे आणि ह्यात आपण कोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टी करू शकतो आम्ही कंपनीची सिस्टिम कशी तयार करू शकतो आणि सिस्टमची अंमलबजावणी कशी करू शकतो परंतु पुन्हा लक्षात घ्या हि टोटल कॉस्टिंग सिस्टिमसाठीचा पर्याय आहे हे स्टॅंडर्ड कॉस्टिंग किंवा मार्जिनल कॉस्ट किंवा बजेटसाठी पर्याय नाही कारण शेवटी आम्हाला प्रोडक्शनची टोटल कॉस्ट व्हेरिएबल कॉस्ट फिक्स्ड कॉस्ट या दोन्हींची पुनर्प्राप्ती करावी लागेल या प्रकरणात जेव्हा आपण या एकूण फिक्स्ड कॉस्टबद्दल आणि व्हेरिएबल कॉस्टबद्दल बोलत असाल तर आम्ही ही टोटल कॉस्टिंग सिस्टिममध्ये वसूल करीत आहोत आम्ही एबीसीमध्येही वसूल करीत आहोत परंतु स्टॅंडर्ड कॉस्ट सिस्टिममध्ये स्टॅंडर्ड कॉस्ट सिस्टिम केवळ पूर्वनिर्धारित मानक आहे वास्तविक उत्पादनासाठी जाण्यासाठी केवळ हे एक मार्गदर्शक आहे जी प्रॉडक्शनची ऍक्टचुअल कॉस्ट नसते ती केवळ बजेटेड कॉस्ट असते आपण बजेट करता तेव्हा संपूर्ण कंपनीबद्दल आपल्याला विस्तृत कल्पना देणारा आणि रोडमॅप तयार करणारे बजेट तयार करतो जेव्हा आपण मार्जिनल कॉस्टचा विचार करतो तेव्हा मार्जिनल कॉस्ट ही व्हेरिएबल कॉस्टिंग सिस्टिमवर आधारित असते तर टोटल कॉस्ट विचारात घेत नाही याचा अर्थ असा की आम्ही सुरुवातीच्या काळात फिक्स्ड कॉस्टकडे दुर्लक्ष करत आहोत व्हेरिएबल कॉस्टकडे जास्त लक्ष देत आहोत त्याच्या योगदानाची गणना करत आहोत आणि जर नंतर योगदानामधून फिक्स्ड कॉस्ट वसूल करणे शक्य असेल तर आम्ही अंमलबजावणी करू आणि प्रॉफिटची गणना करू अन्यथा नाही मार्जिनल कॉस्टिंग हे केवळ तात्पुरती कॉस्टिंग टेक्निक आहे जे नवीन बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात किंवा नवीन उत्पादन सादर करण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात असताना स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या बाजारपेठेतील परिस्थितींमध्ये एकदाच वापरले जाऊ शकते अन्यथा ही टोटल कॉस्टिंग सिस्टिमची जागा घेऊ शकत नाही तर टोटल कॉस्टिंग सिस्टिमची जागा ही मुळात एबीसीच घेऊ शकते परंतु एबीसी ही कशी उपयुक्त आहे आणि ती कशी ओव्हरऑल कॉस्टिंग सिस्टिममध्ये सुधारणा वाढवते हे सर्व आपण आतापर्यंत येथे वैचारिक भागामध्ये सविस्तरपणे जाणून घेतले आहे आणि ते कसे कार्य करते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि प्रत्यक्षात ते कसे कार्यान्वित केले जाऊ शकते ते कसे कार्य करते सर्वोत्तम कॉस्ट स्ट्रक्चर बनविण्यात कशी मदत करते याबद्दलही जाणून घेतले आहे मी तुमच्याशी पुढील वर्गात काही समस्या काही लहान प्रकरण यावर चर्चा करीन आणि प्रॅक्टिकली हे जाणून घ्यावे लागेल की कोणत्याही संस्थेमध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टिम कशी कार्यान्वित करावी आणि आपण ऍबसॉरबशन कॉस्टिंग सिस्टिम आणि ABC मुळे पर युनिट कॉस्टमध्ये किती फरक येईल त्या कॉस्टमध्ये किती फरक आहे आणि त्यानुसार आपण वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सची किंमत कशी ठरवू शकता आणि विविध प्रॉडक्ट्समध्ये नफा किती आहे याची गणना आपण कशी करू शकता आणि हे असे मोठे बदल आहेत जे आपण पाहू शकाल तर एबीसीचा हा सर्व प्रॅक्टिकल भाग याबद्दल मी पुढच्या वर्गात तुमच्याशी चर्चा करीन खूप खूप धन्यवाद